शेवटच्या वर्गात आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर चे पॅरामीटर निश्चित करणे समतुल्य सर्किट पॅरामीटर्स निश्चित करणे याबद्दल पाहिले आहे तर आम्ही प्रत्यक्षात दोन चाचण्यांकडे पाहिले एक म्हणजे ओपन सर्किट टेस्ट दुसरे शॉर्ट सर्किट टेस्ट या आम्ही पाहिलेल्या दोन चाचणी मध्ये आम्ही म्हटले आहे की आम्हाला ओपन सर्किट चाचणी मध्ये तीन वाचन V0 I0 आणि W0 आणि शॉर्ट सर्किट चाचणी मध्ये मिळेल असे आम्ही म्हटले आहे की आम्ही पुन्हा तीन वाचन VSC ISC आणि WSC आम्ही असेही म्हटले आहे की ओपन सर्किट टेस्टमध्ये W0 आपल्याला मिळणारे वाचन केवळ आयर्न लॉसेस शी संबंधित आहे यात कोणत्याही कॉपर लॉसेस होण्याचे संकेत नाही कारण आपण जर ओपन सर्किट चाचणीशी संबंधित समतुल्य सर्किटबद्दल विचार केला तर ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट चाचणी एकत्रितपणे मला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर साठी काही प्रमाणात असे समतुल्य सर्किट मिळणार आहे मी ओपन सर्किट चाचणी पाहिल्यास मी ही ओपन सर्किट कंडीशन घेणार आहे याचा अर्थ असा आहे की येथे वाहणारा करंट ज्याला मी कॉल करतो ते ही 0 च्या बरोबर आहे आणि जर मी येथे वाहत असलेला करंट पाहतो तर ओपन सर्किट दरम्यान I1 होईल अट येथे ओपन सर्किट कंडिशन दरम्यान प्रत्यक्षात वाहते फक्त IC आहे जो प्रत्यक्ष करंटच्या कोअर लॉस घटकाशी संबंधित आहे आणि Im जो करंटच्या मॅग्नेटिझिंग घटकाशी संबंधित आहे तर I1 हा IC आणि Im या दोन प्रवाहांच्या बेरीजच्या बरोबर आहे पण तो प्रत्यक्षात I0 आहे तर मी ओपन सर्किट स्थितीत ट्रान्सफॉर्मरमधून वाहणारा करंट म्हणून मी फक्त I0 ठेवणार आहे जेव्हा मी रेटेड केलेले व्होल्टेज V0 लागू करतोय तेव्हा V0 हे रेटेड व्होल्टेज मी ज्या अनुप्रयोगाला लागू केले आहे तर या स्थितीत मी असणार आहे आम्ही आधीच याबद्दल बोललो आहे की I0 माझ्या Irated गोष्टींपैकी फक्त 5 टक्के असेल तर जर मी R1 आणि X1 मध्ये होणारी ड्रॉप पाहिली तर ते R1 आणि X1होईल ड्रॉप अक्रॉस R1 हा असेल जे खूप कमी असेल या कारणास्तव मला प्रत्यक्षात मिळणारा हा ड्रॉप घेण्यास खरोखर नगण्य आहे म्हणूनच मी असे म्हणू शकतो की ओपन सर्किटच्या स्थितीत मिळणारा ड्रॉप हे नगण्य आहे आणि दुय्यम बाजूने अजिबात करंट नाही म्हणून म्हणून आपण कॉपर लॉस असे म्हणू ओपन सर्किटच्या स्थितीखाली कॉपर लॉस दुर्लक्ष केले जाऊ शकते जरी मी प्रत्यक्षात पाहिले तर कोणताही करंट R2 मधून वाहत नाही कारण सेकंडरी ओपन सर्किट स्थितीत आहे त्यामुळे मला ओपन सर्किटच्या स्थितीत कॉपर लॉस होणार नाही म्हणून मी असे म्हणू शकतो की ओपन सर्किट दरम्यान मला जे मिळते ते W0 मूल्य स्वतः आयर्न लॉसेस एवढे असते कॉपर लॉसेस अजिबात मानले जात नाही शॉर्ट सर्किट स्थितीत मला झालेल्या नुकसानाचे मूल्य किती आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत असल्यास शॉर्ट सर्किट दरम्यान मी जो व्होल्टेज वापरणार आहे ते आहे ते साधारणपणे Z च्या केवळ 1 टक्के किंवा 2 टक्के आहे मी ZLoad काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तसेच हे ZLoad च्या फक्त 3 ते 5 टक्के असेल तर एकंदरीत मी शॉर्ट सर्किट दरम्यान व्होल्टेज ड्रॉप असल्याचे VSC असे म्हटले तर मी हे पाहणार आहे हे फक्त 5 टक्के किंवा त्यापेक्षा 5 टक्के Vrated च्या कमी असेल जर हे Vrated च्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल मग मी असे म्हणू शकतो की लागू केलेल्या व्होल्टेजच्या बाबतीत Vrated च्या 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर जर ते Vrated च्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मी मूलत फ्लक्स म्हणजे काय तर फ्लक्स च्या प्रमाणित होणार आहे ज्यामुळे मी हे लिहू शकतो यामुळे शॉर्ट सर्किट परिस्थितीत माझ्याकडे फ्लक्स हा होण्याच्या प्रमाणित मूल्यांपेक्षा 5 टक्केपेक्षा कमी आहे तर मी मूलत फ्लक्स स्क्वेअरशी संबंधित आयर्न लॉसेस जे कमी आहेत शॉर्ट सर्किट स्थितीत खूपच कमी करेल म्हणून WSC चे मूल्य केवळ कॉपर लॉसेस दर्शवते

तर आम्ही मुळात ओपन सर्किट कंडिशन किंवा ओपन सर्किट टेस्ट कंडिशन दरम्यान गृहीत धरत आहोत ही पहिली गोष्ट म्हणजे आपण फक्त लॉसेस म्हणजे आयर्न लॉसेस आणि प्राइमरीतील कॉपर लॉसेस कडे दुर्लक्ष केले आहे आणि अर्थातच तेथे सेकेंडरी कॉपर लॉस झाला नाही अजिबात नाही कारण सेकेंडरी खुली आहे त्याचप्रमाणे मी असे म्हणू शकतो की शॉर्ट सर्किट स्थितीतील गृहितक प्रत्यक्षात आहे आम्ही लागू करणार आहोत किंवा केवळ कॉपर लॉस म्हणून आपण घेतलेले नुकसान पाहणार आहोत आणि ते PCU रेटेड केलेले आहे त्यास कॉपर लॉस रेटिंग आहे तर दुसरी गोष्ट आयर्न लॉसेस दुर्लक्ष केले जात आहे तर ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्टकट सर्किट टेस्ट दरम्यान आपण घेतलेल्या समजुती

आता आपण ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता पाहू ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता ही मुळातच असते म्हणून आउटपुट मी हे असे लिहितो खरं म्हणजेपुन्हा लोड केलेल्या उर्जाचे घटक कुठे आहेत मी होणार आहे म्हणून लोह तोटा आणि तांबे नुकसान कमी करणे आवश्यक आहे जेणेकरून इनपुट तयार होईल तर मला हे असे लिहू द्या जोपर्यंत मी रेटेड व्होल्टेज आणि रेटेड फ्रिक्वेन्सी अंतर्गत ट्रान्सफॉर्मर चालवितो मुळात लोहाची हानी स्थिर राहते म्हणून पीआय स्थिर असेल म्हणून मी याला एकतर लोहाचे नुकसान किंवा सतत तोटा संबोधित करू शकतो किंवा मी म्हणू शकतो की हिस्टेरिसिस लॉस तसेच एडी करंट लॉस आहे आता मी लिहावे कोणत्या स्थितीत कार्यक्षमता जास्तीत जास्त आहे कोणत्या स्थितीत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू या तर मला अभिव्यक्ती लिहायला द्या ही कार्यक्षमता आहे म्हणून मला वेगळ्या लोड कंडिशन मध्ये लिहायला द्या मी I2 घेणार आहे जो वेगळा आहे म्हणून मी I2 च्या संदर्भात कार्यक्षमतेत फरक करतोयं आणि मी ते 0 केले तर ज्या बाबतीत मी प्रत्यक्षात घेणार आहे मला बरोबर द्या मला योग्यरित्या न्यूमेरटर आणि तसेच डिनोमिनटर I2 ला भागू द्या म्हणजे मी लिहू शकतो हे तेच आहे जे कार्यक्षमतेच्या बरोबरीचे आहे म्हणून जेव्हा मी हे वेगळे करतो तेव्हा मी लिहू शकतो मुख्यतः मला डिनोमिनटर ला डिफरेन्शीएट केवळ करावे लागेल इतर काहीही नाही म्हणून जर मी हे वेगळे केले तर ते पुरेसे आहे कारण हे निरंतर दिसत आहे काही फरक पडणार नाही मी माझ्याकडे असलेले हे वेगळे करताना मी लिहू शकतो म्हणून मी मुळात हे I2 च्या संदर्भात वेगळे केले पाहिजे म्हणून जेव्हा मी हे वेगळे करेल तेव्हा मला हेच मिळेल मी वेगळी केलेली अभिव्यक्ती मला मिळाली आणि नंतर 0 च्या समान केली हेच मी मिळवणार आहे याचा अर्थ असा होतो की जेव्हा ही कार्यक्षमतेची जास्तीत जास्त स्थिती दर्शवते तेव्हा ही जास्तीत जास्त कार्यक्षमतेची अट आहे

मला ही परिस्थिती स्पष्टपणे समजावून सांगा इतर कोणत्याही लोडवर जे Prated च्या x असू शकतात नंतर मी करंट लिहिले पाहिजे Irated च्या समान असेल जेणेकरून मी PCU इतर कोणत्याही लोडवर लिहू शकेन 2Req जे प्रत्यक्षात 2Pcurated असेल तर मी म्हणू शकतो की जर ट्रान्सफॉर्मरने Pcu rated ला 200W आणि PI हा100 W असल्याचे रेटिंग दिले असेल तर कार्यक्षमता त्या लोडवर जास्तीत जास्त असेल जिथे इतर कोणत्याही लोडवरील Pcu 100 W समान असेल तर मी हे x2Pcurated PIron म्हणून लिहू शकतो म्हणून हे x2200100 W म्हणून x आहे म्हणून जेव्हा लोड रेटेड केलेल्या लोडच्या 70 7 टक्के असेल तर कार्यक्षमता ɳ ही या विशिष्ट ट्रान्सफॉर्मरसाठी जास्तीत जास्त आहे जर मी लोड कंडिशन विरूद्ध कार्यक्षमते चा प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर आपण हे 100 टक्के असे म्हणू या हे 50 टक्के आहे तर कुठेतरी 70 तिथे आहे तर मी बहुधा कार्यक्षमता 0 ने सुरू होईल आणि ही स्थिती जवळपास जास्तीत जास्त पोहोचेल आणि नंतर ती पुन्हा घसरू लागेल म्हणूनच ही जास्तीत जास्त कार्यक्षमता आहे तर आमचे असे म्हणणे आहे की ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त कार्यक्षमता कंडिशन म्हणजे काय

तर आम्ही आधीच सांगितले की ट्रान्सफॉर्मरसाठी प्रामुख्याने दोन प्रमुख कार्यप्रणाली आहेत एक म्हणजे कार्यक्षमता ज्याबद्दल आपण आधीपासूनच बोललो आहोत दुसरे नियमन होणार आहे म्हणून नियमन प्रत्यक्षात आउटपुट व्होल्टेज स्थिरतेबद्दल किती चांगले ठेवले जाते याबद्दल बोलते लोड पॉवरची पर्वा न करता म्हणूनच हे काय आहे आणि पॉवर फॅक्टर अर्थातच व्होल्टेज रेग्युलेशनद्वारे आमचा हाच अर्थ आहे आमचा अर्थ काय आहे जर मी लागू केले तर ते म्हणू द्या की ते 200 बाय 100 V ट्रान्सफॉर्मर आहे जर मी लागू केले तर 200 व्होल्ट कितीही लोड न घेता आउटपुट व्होल्टेज 100 V वर असेल किंवा नाही कार्यक्षमता नियमनाबद्दल बोलण्याद्वारे हेच आहे म्हणून जेव्हा आपण प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मर समतुल्य सर्किट पाहतो आपल्याकडे Req आहे आपल्याकडे Xeq आहे आम्ही येथे V1 लागू करतो आणि एथे आपल्याला किंवा मिळत आहेत आपण येथे समांतर घटकांकडे दुर्लक्ष करीत आहोत आपल्याकडे काही समांतर घटक आहेत काहीसे असे परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवित आहोत कारण हे फारच लहान करंट वाहून जाणार आहे करंट हा खरचं लहान करंट आहे कमीतकमी Irated च्या 5 टक्क्यांहून कमी आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे मला परवडेल तर मी असे म्हणू शकतो की V1 ड्रॉप हा मुळात होणार आहे हे असेच होणार आहे म्हणून येथे ILoad प्रत्यक्षात वाहत आहे हे ILoad आहे म्हणून मी समांतर घटकांकडे दुर्लक्ष करू शकतो म्हणून मी म्हणू शकतो की एवढा व्होल्टेज ड्रॉप होणार आहे तर व्होल्टेज ड्रॉप आणि ला त्याच्या पॉवर फॅक्टर सह पहावे लागेल अन्यथा अर्थ प्राप्त होणार नाही म्हणून आता मी याला Vdrop म्हणू शकतो मी टक्केवारीत नियमन म्हणू शकतो जर मी पाहण्याचा प्रयत्न केला तर टक्केवारीचे नियमन असे आहे म्हणून जर मी प्रत्यक्षात फेजर रेखाचित्र काढले तर मी असे म्हणावे की हे माझे व्होल्टेज काय आहे प्रत्यक्षात किंवा लोड व्होल्टेज आहे आता मी म्हणेन की कदाचित माझा करंट काही कोनातून मागे लॅगिंग असेल तर मी याला असे म्हणतात किंवा हे लोड पॉवर फॅक्टर एंगल आहे आता मी Req म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न केला तर ते या समांतर असेल म्हणजेच हे Req आहे त्यास लंबवर्तमान आहे X eq आणि मी येथे या दोघांचा सारांश म्हणून काय पाहतो हे Zeq असेल जर मी प्रत्यक्षात हे वाढवल कृपया लक्षात घ्या की हा कोन जर मी हे येथे विस्तारित करतो तर हा कोन च्या समान आहे तर हा संपूर्ण कोन मी ट्रान्सफॉर्मरचा मूळ इम्पीडेन्स कोन म्हणून संबोधणार आहे जो आहे आता जेव्हा मी हे ZeqV2 जोडतो तेव्हा मला एकंदर व्होल्टेज मिळेल जो प्रत्यक्षात V1 आहे अर्थातच मी संपूर्ण गोष्ट अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने रेखाटली आहे आता मी V1 Zeq म्हणू शकतो हे असे व्होल्टेज आहे जे ड्रॉप आहे मी त्याऐवजी हे लिहू शकतो हा बिंदू O म्हणून म्हणतो हे बिंदू P म्हणून या बिंदूला Q हे बिंदू R म्हणून म्हणून मी असे म्हणू शकतो आणि OP आहे मी OP काय लिहित असल्यास OP ORV1 तर जर मी या 2 कडे दुर्लक्ष केले तर PQ नाही क्षमस्व 2 म्हणून जर आपण RQ कडे दुर्लक्ष केले तर मी हे OR OPOQ म्हणून लिहू शकतो तर हे कोन लहान असल्यास OQ माझे नियमन बनते तर मग मी या व्होल्टेज ड्रॉपच्या या वेरीडीकल घटकांकडे दुर्लक्ष करू शकेल मी हा कोन काय आहे हे लिहिण्याचा प्रयत्न केला तर हा कोन असेल तर याच्या चिन्हाकडे याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत याकडे दुर्लक्ष केले जात आहे

तर मी आता V1 V2OQ लिहू शकतो म्हणून मी मुळात OQ काय लिहित आहे तर OQ म्हणून मी लिहू OQकाय आहे OQ आपण पाहिले तर

तर हे मला देईल हेच माझे होणार आहे त्याऐवजी किंवा जे काही आहे तेच माझे OQ होणार आहे तर मी व्होल्टेज ड्रॉप च्या बरोबरीने असे म्हणेन जेणेकरून मी हे असे लिहू शकतो आपण लोकांना त्याचा विस्तार चांगला माहित आहे म्हणून मी लिहू शकतो आणि cos cosA cosBsinA sin B तर आम्ही हे मूलत असे लिहीत आहोत आम्ही ते आधीच शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये लिहिले होते जे मूलत असेल तर हे व्होल्टेज ड्रॉप आहे हेच नियमन आहे हे नियमनाचे अंदाजे मूल्य आहे आता यासह आपण हे सांगण्यास सक्षम असले पाहिजे की पॉवर फॅक्टर हा ने लॅगिंग असेल तर हे सकारात्मक आहे तर हे नकारात्मक होईल आणि कृपया लक्षात ठेवा ही अभिव्यक्ती लॅगिंग पॉवर फॅक्टर गृहीत धरून झाली आहे म्हणूनच आपल्याला मिळाले म्हणून आपण लिहिण्यास सक्षम असले पाहिजे जर पॉवर फॅक्टर लिडिंग असेल तर माझ्याकडे ला उलट चिन्ह असेल ते मला हे सकारात्मक वाटेल म्हणून ते असेल

जेव्हा जेव्हा आपल्यात एक लिडिंग पॉवर फॅक्टर असतो तेव्हा असे होऊ शकते जे एकमेकांशी रद्द होऊ शकतात आणि योगायोगाने जर हा च्या सर्वांगीण वरचढ असेल तर आपल्याला एक सकारात्मक नियमन मिळू शकेल

सेकंडरी टर्मिनल्स वर लॅगिंग होणार्या पॉवर फॅक्टर व्होल्टेज पडतील तर सेकंडरी टर्मिनल्स वर लिडिंग पॉवर फॅक्टर व्होल्टेज कमी पडण्याइतके लॅगिंग लोड पडणार नाही खरं तर व्होल्टेज वाढू शकतो तो कमी नाही वाढू शकतो म्हणून जेव्हा जेव्हा आमच्याकडे कॅपेसिटिव लोड असेल तेव्हा आपल्याला दिसेल की सेकंडरी व्होल्टेज वाढतो

आतापर्यंत आपण जे पाहिले होते त्या विषयीची ही चर्चा समतुल्य सर्किट पॅरामीटर्स पूर्ण करते आम्ही ओसी आणि एससी चाचणी पाहिली होती आम्ही नियमन पाहिले होते आम्ही कार्यक्षमता पाहिली होती आता आणखी काही विषय बाकी आहेत ज्यांना आपण संबोधित केले पाहिजे ते म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा व्हेरॅक आपण खरोखर कसे जाणार आहोत हे सिंगल विंडिंग ट्रान्सफॉर्मर असेल आपण याकडे पाहत आहोत मग आपण करंट ट्रान्सफॉर्मर कडे देखील पाहत आहोत आणि पोटेंशल ट्रान्सफॉर्मर ज्याचा वापर आम्ही मूलत व्होल्टेजेस आणि करंट मोजण्यासाठी करतो म्हणून सामान्यत ते इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये वापरले जातात म्हणून कधीकधी ते इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणून देखील ओळखले जातात या गोष्टी पूर्ण केल्यावर आम्ही थ्री फेज चे ट्रान्सफॉर्मर्स देखील पाहू नंतर शेवटचे परंतु ट्रान्सफॉर्मर्सच्या समांतर ऑपरेशनकडे देखील लक्ष देऊ हे 3 ते 4 व्याख्यानमाले सारखे होऊ शकते मग या नंतरही त्या बद्दल चर्चा होईल म्हणून हे चार विषय संपल्यानंतर समतुल्य सर्किट पॅरामीटर्स ओपन सर्किट शॉर्ट सर्किट चाचणी नियमन व कार्यक्षमता पूर्ण होतील आम्ही या गोष्टी घेत आहोत आम्ही ओसी एससी चाचणी नियमन आणि कार्यक्षमतेवर आणखी काही अडचणींवर कार्य करू ज्यामुळे आपण आधीपासूनच समजलेल्या गोष्टींपेक्षा वास्तविकपणे समज अधिक स्पष्ट होईल तर आतापर्यंत खूप चांगले आहे